41 व्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे या लेक्चरमध्ये आम्ही तुम्हाला गॅस सेन्सर असलेल्या सेन्सरचा प्रयोग दाखवत आहोत या प्रयोगात आम्ही सेन्सर व्हॅलू वाचू आणि त्यानुसार अलार्म सिस्टम ऍक्टिव्हेट होईल प्रथम मी तुम्हाला एमक्यू 2 गॅस सेन्सर एसटीएम 32 बोर्डावर कसे इंटरफेस करीत आहे ते दर्शवीन आणि मग मी प्रयोग प्रदर्शित करीन प्रथम एमक्यू 2 गॅस सेन्सरबद्दल असे दिसते की काहीसे असे आहे आपण तेथे एक व्हीसीसी जीएनडी अनालॉग आउट आणि डिजिटल आउट पाहू शकता एमक्यू 2 गॅस सेन्सर खालील वायूंची उपस्थिती मोजण्यासाठी सर्वात योग्य आहे हे मिथेन ब्यूटेन एलपीजी किंवा धूर यासारख्या वायू शोधू शकतो पिन कॉन्फिगरेशन असे आहे प्रथम पिन म्हणजे वीज पुरवठा व्होल्टेज व्हीसीसी जो सामान्यत 5 व्होल्ट असतो त्यानंतर जीएनडी कनेक्शन मग एक डिजिटल आउट पिन आहे या पिनमध्ये पोटेशोमीटर वापरुन थ्रेशोल्ड व्हॅल्यू सेट करून आम्ही डिजिटल व्हॅल्यू मिळवू शकतो अनालॉग आउट पिन 0 ते 5 व्होल्ट गॅसच्या तीव्रतेवर आधारित अनालॉग व्होल्टेज आउटपुट करतो जो अनालॉग पोर्टशी जोडला जाईल

तेथे काही मुद्दे लक्षात घ्यावेत की त्या एमक्यू 2 गॅस सेन्सरमध्ये सेन्सरच्या आत एक हीटर आहे आणि वीज लागू झाल्यानंतर प्रीहीट करण्यासाठी थोडा वेळ आवश्यक आहे म्हणून जेव्हा आम्ही सिस्टम सुरू करतो तेव्हा त्यास विशिष्ट सेन्सर आरंभ करण्यास किंवा प्रीहीट करण्यासाठी थोडा वेळ लागतो जेणेकरून ती योग्यरित्या कार्य करू शकेल मायक्रोकंट्रोलरसह इंटरफेस करण्यासाठी अनालॉग आउट पिन अनालॉग इनपुट पिनपैकी एकाशी कनेक्ट केले जाऊ शकते जेणेकरून आम्ही बर्याच प्रयोगांसाठी आधीच केले आहे आम्ही त्याच मार्गाने करत आहोत आणि थोड्या प्रमाणात गॅस शोधण्यापूर्वी अलार्म ट्रिगर करण्यासाठी योग्य थ्रेशोल्ड सेट केला जाऊ शकतो आता आपण आपल्या सिस्टमला कोणत्या पातळीवर सक्रिय करू इच्छित आहात यावर विचार करण्यासारखेच आहे एकतर ही अलार्म प्रणाली असू शकते किंवा आपण जीएसएम शी कनेक्ट करू शकता जे अग्निशमन दलाला थेट संदेश पाठवेल परंतु सामान्यत धूर पातळी आपण समजू शकतो आपल्याला पुन्हा कॅलिब्रेट करावे लागेल आपल्याला असे काहीतरी करावे लागेल जे धूर तयार होईल आणि नंतर आपल्याला कूलटर्मद्वारे आपल्याला काय व्हॅलू प्राप्त होते हे पहावे लागेल आणि त्यानुसार आपण आपला प्रोग्राम लिहित आहात या प्रयोगात आपण असे करीत आहोत की जेव्हा गॅसची उपस्थिती असते तेव्हा ऐकण्यायोग्य अलार्म सक्रिय होईल एमक्यू 2 गॅस सेन्सर एसटीएम बोर्डच्या अनालॉग इनपुट पिन ए1 शी कनेक्ट केलेला आहे आणि स्पीकर पीडब्लूडी आउटपुट पिन डी3 शी जोडलेला आहे

हे कनेक्शन आकृती आहे जे बर्यापैकी सरळ आहे आम्हाला डिजिटल पिनबद्दल चिंता नाही आम्ही अनालॉग ए1 शी जोडत आहोत आणि मग स्पीकरद्वारे अलार्म सिस्टम जेव्हा खोलीत असलेल्या गॅसच्या टक्केवारी नुसार ते सक्रिय होईल आम्ही हा डी3 पिन वापरतो तर हे आवश्यक कनेक्शनचे सोपे रेखाचित्र आहे

आपण एम्बेड सी कोड पाहू मायपीडब्लूएम डॉट पिरिअड mypwm period मायक्रोसेकंदमध्ये 3000 आहे आणि पल्स विड्थ 1550 आहे आणि काही काळ प्रतीक्षा करा आणि पुन्हा आम्ही 2200 आणि पल्स विड्थ 100 करत आहोत तर मुळात आपणास ही व्हॉइड फायर दिसली तर फायर हे एक फंक्शन आहे जे आम्ही लिहिले आहे आणि हे फंक्शन स्पीकरसाठी ध्वनी सारखे सायरन निर्माण करण्याच्या कार्यप्रणालीसारखेच आहे त्यापूर्वी या पुन्हा सरळ गोष्टी आहेत हे पीडब्लूएम आऊट मायपीडब्लूएम स्पीकरशी कनेक्ट होण्यासाठी आहे आणि अनालॉग इन जी ए1 हे अनालॉग पोर्ट ए1 शी जोडणार्या गॅस सेन्सरसाठी आहे हे सर्व कनेक्शन बद्दल आहे आणि कोडचा हा भाग फायर अलार्म साठी आहे मुख्य फंक्शनमध्ये म्हणजे याची पुनरावृत्ती होईल x G read गॅस सेन्सर ची व्हॅलू वाचते जर व्हॅलू 0 30 पेक्षा जास्त असेल तर आम्ही या अलार्म सिस्टमला कॉल करीत आहे आम्ही 1 सेकंदाची वाट पाहिली आणि आम्ही पुन्हा काही कालावधी सेट चालू केला आहे जर ते पुन्हा 0 30 पेक्षा मोठे असेल तर पुन्हा अलार्म सिस्टम चालू केले जाईल तर हा एक नमुना कोड आहे जो आम्ही स्पीकरच्या सहाय्याने अलार्म सिस्टमसह इंटरफेसिंग गॅस सेन्सरसाठी लिहिला आहे तर आपण लेक्चर 41 च्या शेवटी पोचलो आहोत आणि हे खरंच आपण या विशिष्ट कोर्समध्ये आपल्याला दर्शविलेले प्रयोग औपचारिक रित्या संपतात तर आता मी तुम्हाला सांगत आहे की मी आत्ताच बोललेल्या गॅस सेन्सरद्वारे इंटरफेसिंग पार्ट मी प्रत्यक्ष कसे दर्शवितो या प्रयोगात मी एसटीएम बोर्डासह स्मोक सेन्सरला जोडत आहे आणि स्मोक करणारे सेन्सर काय करेल जेव्हा जेव्हा आसपासच्या ठिकाणी स्मोक येईल तेव्हा हे एक अलार्म करेल परंतु आपण असेही करू शकता जेव्हा जेव्हा स्मोक जाणवतो तेव्हा अग्निशमन दलाकडे एसएमएस जाईल या गॅस सेन्सरला जोडण्या साठी तुम्हाला जीएसएम बोर्डची आवश्यकता असेल तर आम्ही बर्याच शक्य गोष्टी करू शकतो परंतु येथे आपण जे करत आहोत ते या स्मोक सेन्सर मध्ये इंटरफेस करत आहे आणि या खोलीच्या आत जेव्हा स्मोक येत असेल तेव्हा स्पीकर एक सायरन प्रकारचे आवाज काढेल या गॅस सेन्सरला मी स्पीकर व एसटीएम बोर्डासमवेत इंटरफेस कसे देतो ते पाहू

तर हा गॅस सेन्सर आहे

हा आम्ही वापरत असलेला गॅस सेन्सर आहे कनेक्ट केलेले चार पिन आहेत ते आपण पाहू शकता मग त्या पिन काय आहेत एक एडी दुसरे डीडी दुसरे जीएनडी आणि दुसरे व्हीसीसी मी जीएनडी आणि व्हीसीसी कनेक्ट करत आहे आणि मी अनालॉग आउटपुट घेईन तर मला डिजिटल आउटपुटबद्दल चिंता नाही मी अनालॉग आउटपुट घेत आहे आणि मी माझ्या एसटीएम बोर्डाच्या ए1 ची पिन जोडत आहे

मी स्पीकर एक ग्राउंड आणि दुसरा पीडब्लूएम पोर्टला जोडणार आहे या प्रकरणात आम्ही डी 3 पोर्ट पीडब्लूएम पोर्ट म्हणून वापरला आहे

तर प्रथम एक व्हीसीसी आहे पुढील जीएनडी आहे आणि नंतर शेवटचे एक अनालॉग आउटपुट आहे जे मी एसटीएम च्या ए1 पिनशी कनेक्ट करत आहे मी केलेल्या स्मोक सेन्सरशी हे एक साधे कनेक्शन आहे आता मी हे स्पीकर D 3 आणि एक जीएनडी सह जोडणार आहे जो या बाजूचा चौथा पिन आहे तर आपण हे केले आहे त्या कनेक्शन बद्दल हे सर्व आहे मी तुमच्याशी आधीपासून चर्चा केलेला कोड आहे मी आता कोड डम्प करेन आता मी मॅचस्टीक वापरेन मी फक्त या मॅचस्टिकला जाळून देईन आणि या स्मोक चा वापर करीन जेव्हा जेव्हा त्यास स्मोक सेन्स होते तेव्हा कधीकधी सायरन चालू राहतो मी हे पुन्हा एकदा पुन्हा सांगेन त्यास चांगला प्रमाणात स्मोक मिळाला पाहिजे तरच त्याला हे जाणवेल होम ऑटोमेशन सिस्टममध्ये आपल्याकडे नेहमीच सुरक्षिततेच्या हेतूसाठी असू शकते हे स्मोक सेन्सर इंटिग्रेटेड असते तर हे सर्व स्मोक सेन्सरच्या प्रयोगाबद्दल आहे आम्ही पुढेही करू आणि आपण पुढे काय करू असे सर्व प्रयोग पाहू धन्यवाद